सर्वांना नमस्कार आपण मेमरीवर चर्चा करीत होतो आणि शेवटच्या वर्गात आपण एका मेमरी संस्थेची ओळख करून घेतली जिथे आम्ही नोंद केले की प्रत्येक वैयक्तिक मेमरी सेल मध्ये डिजिटल रूपात एक बिट माहिती संग्रहित केलेली जाते या वर्गात आपण मेमरी सेल्सबद्दल अधिक तपशीलवार बघूया आणि या बीजेटी म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर बेस्ड मेमरी सेल तसेच सीमॉस आणि स्टँडर्ड मॉस बेस्ड मेमरी सेल पाहू आणि आज आपण स्थिर रॅम्स रँडम एक्ससेस मेमरी हे प्रकरण घेतले आहे आपण मागील वर्गात आधीच स्थिर रॅम ला परिभाषित केले आहे आणि हे बघितले की या रॅम ला अधूनमधून रीफ्रेश करण्याची आवश्यकता नसते आणि त्यानंतरच्या वर्गात आपण डायनॅमिक रॅम किंवा डीरॅम नावाच्या रॅमच्या इतर प्रकारांबद्दल चर्चा करू आणि त्याठिकाणी आपण पाहू शकतो की त्या डीआरएएम आधारित मेमरी संस्थेमध्ये माहिती कॅपेसिटरमध्ये संग्रहित केली जाते जी लीक होऊ शकते जी मूलत गळती असते तर यासाठी अधूनमधून रीफ्रेशिंग आवश्यक आहे स्थिर रॅममध्ये ज्याची आपण आता चर्चा करणार आहोत तिथे रीफ्रेशिंग ची आवश्यकता नसते म्हणून आपल्याला त्या प्रकारच्या गोष्टीची आवश्यकता नाही परंतु ड्रममध्ये आवश्यक भागांची संख्या कमी असते त्यामानाने येथे ट्रान्झिस्टरची संख्या आणि इतर सर्किट हे घटक तुलनेने अधिक असतील तर डीरॅम पॅकिंगची घनता थोडीशी अधिक असते परंतु येथे एसरॅम ही वेगवान असते आणि रीफ्रेशिंगची आवश्यकता नसते तर हे काही फायदे येथे आहेत तर डीरॅमबद्दल आपण नंतर पाहू तर आज आपण या स्थिर रॅम मेमरी युनिटबद्दल आणि विशेषतः मेमरी सेल्सबद्दल चर्चा करूया तर येथे आपण बीजेटी आधारित या मेमरी सेलवर ने सुरुवात करूया जर आपल्याला आठवत असेल तर अशी काही संघटना आपण आधी पाहिली होती जेथे आपण शेवटच्या वर्गात मेमरी सेल पाहिला होता आणि त्यासोबत या मेमरी सेलमध्ये दोन ओळी आहेत आता आपण त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने पुन्हा काढल्या आहेत तर डी ही एक ओळ आहे दुसरी डी प्राइम आहे जी आपण मुळात पाहत आहात तर प्रत्येक मेमरी सेलमधून 2 ओळी बाहेर येत आहेत त्यास बिट लाइन देखील म्हटले जाते तर हा 1 बिट डेटा आहे आणि हा डेटा बार आहेजे एक दुसर्याच्या विरुद्ध आहे तर हेच आपण लक्षात घेत आहोत याखेरीज हे एक्स आहे आणि हे वाय आहे तर मुळात हे मेमरी ब्लॉकमधील विशिष्ट स्थानाचे संबोधन आहे तर ही एक मॅट्रिक्स आधारित व्यवस्था म्हणजे मॅट्रिक्स आधारित ऍड्रेसिंग आहे आणि ही ओळ इथून येत आहे तर हे रो डिकोडरकडून येत आहे तर ही रो लाईन आहे आणि ही कॉलम डिकोडरकडून येते तर ही कॉलम लाइन आहे त्यासाठी जेव्हा हे दोघे सक्रिय केलेले असतात ते या विशिष्ट सेलला संबोधित करतात आणि त्याखेरीज आपल्याला असे दिसते की तिथे नियंत्रण लॉजिक ब्लॉक आहे तर या नियंत्रण लॉजिक ब्लॉक हे आपण आधी पाहिलेल्या गोष्टीसारखेच आहे जेथे आपल्याला इनपुट डेटा मिळातो तर ही चिप सिलेक्ट आहे आणि हे आपण करत असलेले वाचन किंवा लेखन ऑपरेशन आहे आणि आपण त्याशिवाय हा राईट ऍम्प्लिफायर ब्लॉक आहे जेव्हा आपण ते लिहित असतो त्या वेळेस ही काही अतिरिक्त सर्किट आहे जी प्रत्यक्षात हे कार्य करते तर आपण त्याचे विश्लेषण करूया त्याच्या आत काय आहे ते आपण पाहू आणि नंतर आपल्याकडे वाचक ऍम्प्लिफायर आहे तर हे वाचन किंवा संवेदना वर्धक आहे तर या सेलमध्ये काय आहे जे आपण सेन्स करू आणि ते बाहेरील जगाला उपलब्ध करुन देता येईल तर हा एक ठराविक एसरॅम आहे ज्याचा मेमरी ब्लॉक आपल्याला माहित आहे आणि आपण पुढे जाऊ आणि तरमेमरी सेलमध्ये आपल्याला दिसेल की मल्टी एमिटर ट्रान्झिस्टर जोडी क्रॉस कपल्ड मोडमध्ये जोडलेली आहे आणि जे बायस्टेबल मोडमध्ये कार्यरत आहे आणि असे आहे की एक ट्रान्झिस्टर चालू आहे किंवा बंद आहे जर एक चालू असेल तर संबंधित दुसरे ट्रान्झिस्टर उलट स्थितीत असेल तर हा मूलभूत मेमरी सेल आहे त्याबद्दल अधिक माहिती म्हणजे सेन्सरिंग एम्पलीफायर वाचक एम्पलीफायर आणि तर्कशास्त्र नियंत्रक या इतर भागाशी कसे जोडले जाते ते आपण पुढील स्लाइड्समध्ये बघूया तर आपण ज्या मल्टी एमिटर ट्रांझिस्टर जोडीबद्दल बोलत आहोत आणि ते क्रॉस कपल्ड मोडमध्ये कनेक्ट केलेले आहेत तर त्यापैकी प्रत्येकास इन्व्हर्टर योग्य मानले जाऊ शकते आणि हा आहे आणि ही रो आहे आणि हा रो आणि कॉलम ऍडरेस आहे आणि काही सीलेक्ट लाईन्स आहेत आणि जेव्हा ते निवडलेले नसतील त्यावेळेस मूल्य 0 आहे आणि ते निवडलेले असेल तर मूल्य 1 म्हणजे उच्च असेल अन्यथा ते कमी आहे आणि ही ती बिट लाईन आहे जी डेटा आणि डेटा बारवर जाईल तर हे इडी 0 आणि इडी 1 आहे जी तुम्ही इथे बघू शकता आधारित सर्किटमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट ज्याची आपण नोंद घेत आहोत की जेव्हा ट्रान्झिस्टर किंवा ड्रायव्हिंग करत असलेले लॉजिक कमी असते त्यावेळेस त्याचे मूल्य 0 3 व्होल्ट किंवा त्यापेक्षा कमी असते तर सॅच्यूरेशन हे 0 1 0 2 किंवा त्याहूनही कमी असते ते या सॅच्यूरेशन च्या पातळीवर अवलंबून असेल म्हणून येथे दिलेली लॉजिक लो 0 3 वोल्ट किंवा त्यापेक्षा कमी मानली जाऊ शकते आणि उच्च तर्कशास्त्रासाठी आपण यापूर्वीच पाहिले आहेआणि जर हे टीटीएलवर आधारित सर्किट असेल किंवा तुम्हाला जर या ट्रान्झिस्टर चे ऑपरेशन माहित असेल तर इथे 3 व्होल्टपेक्षा जास्त वोल्टेज साठी तर्कशास्त्र उच्च असेल मानू शकतो तर या व्यतिरिक्त आपण हे देखील बघू शकतो की या लाईन्समध्ये बायस विद्युत पुरवठा आणि प्रतिरोध जोडलेला आहे परंतु ते सर्किट आपण थोड्या वेळाने पाहू त्यासाठी येथे 0 5 व्होल्ट सादर केले आहे आणि आता इथे किती करंट प्रवाहित होत आहे त्या प्रमाणावर अवलंबून इथे लहान ड्रॉप होऊ शकतो अन्यथा ते 0 5 व्होल्ट असेल जेव्हा हे कमी असेल किंवा यापैकी कोणतेही कमी असेल म्हणजेच या एक्स किंवा वाय पैकी एक कमी असेल तर हे 0 3 व्होल्ट आहे आणि हे 0 5 व्होल्ट आहे तर करंट या दिशेने वाहणार नाही तर त्या वेळी हा विशिष्ट सर्किट मध्ये हे इमीटर हे इमीटर हे इडी0 आणि इडी1 योगदान देणार नाही इथे वीजही नसेल आणि हे उर्वरित 0 वर असेल तर आपण इथे एक गोष्ट बघू शकतो की करंट याप्रकारे या मार्गाने जाईल पुढे हे दोन ट्रांजिस्टर आहेत आता ते दोन्ही चालू किंवा दोन्ही बंद असू शकतात का आणि आपण तपास केल्यास आपण पाहू शकतो की हे दोन्ही चालू आहे किंवा दोन्ही बंद करणे शक्य नाही जर असे हे चालू असेल तर येथे व्होल्टेज शून्य असेल आणि जर हे चालू असेल याचा अर्थ असा आहे की हे सॅच्यूरेशन मध्ये जाईल आणि हे आरसी आहे तर इथे जे काही सॅच्यूरेशन मूल्य असेल त्यावर अवलंबून हे 0 3 व्होल्ट किंवा 0 2 वोल्ट असेल परंतु हे चालविण्यास पुरेसे ठरणार नाही तर इथे बेस एमिटरला 0 6 किंवा 0 7 वोल्ट आवश्यक असते त्याप्रमाणात हे खूप लहान व्होल्टेज आहे तर यावेळी हा बंद असेल आणि जर हा चालू असेल तर हा बंद असेल त्याचप्रमाणे जर हा बंद असेल तर इथे प्रवाह नसेल तेव्हा हे व्होल्टेज जास्त असेल तर हे 5 व्होल्ट म्हणजे पुरेसे उच्च असेल जेणेकरून ते सॅच्यूरेशन जाण्यासाठी उपयुक्त असेल तर यापैकी एकास बंद करणे आवश्यक आहे आणि यापैकी एक चालू असणे आवश्यक आहे आणि तोपर्यंत हे बाकी सर्व 0 असतील तर इथे हे असे होत आहे आणि जर आपण असे म्हटले की क्यू 0 चालू आहे आणि क्यू 1 बंद आहे तर इथे लिखाण ऑपरेशन साठी क्यू 0 बंद कसे करावे आणि क्यू 1 चालू कसे ठेवायचे ते आपण थोड्या वेळाने बघू हा भाग एक प्रमुख गोष्ट आहे आणि हे आपल्या मॉस वर आधारित सेल किंवा सीएमओएस आधारित सेलसाठी देखील समान आहे जिथे 2 इनव्हर्टर क्रॉस कपलड पद्धतीने कनेक्ट केले असतात आपण या पद्धतीने येणारा अभिप्राय पाहू शकतो तर इतर प्रकरणांमध्ये देखील अशीच गोष्ट असेल ज्यास आपल्याला या विशिष्ट ब्लॉकच्या ऑपरेशनसाठी बायस्टेबल मोड चा वापर करायचा आहे म्हणून जेव्हा हे दोन्ही उच्च असतात म्हणजे हे एक्स आणि वाय उच्च असतात त्याचा अर्थ असा आहे की या मेमरी सेलमध्ये आता प्रवेश केला आहे तर जेव्हा हे उच्च असेल तर मुळात ही विशिष्ट ओळ कार्यरत होईल तर करंट इथून प्रवाहित होईल कारण इथे वाचन ऑपरेशन होत असेल हे 0 5 व्होल्ट असेल आता लिखाण ऑपरेशनच्या वेळी करंट या दिशेने निर्देशित केला जाईल तर आपण आता आपल्या सर्वसाधारण चर्चेसाठी विचार करतो की क्यू शून्य इथे चालू आहे आणि क्यू 1 बंद आहे त्याचप्रमाणे इथे चर्चा करताना समान विश्लेषण अनुसरण करेल जे आपण क्यू 0 चालू असताना केले होते आता आपण सेलमधून वाचन कसे करायचे ते पाहत आहोत हा सेल येथे आधीच सादर केला आहे आणि हा सेल आपण आधीच पाहिला होता तर हे क्यू शून्य आहे आणि हे आता चालू आहे आणि हे बंद आहे आणि एक्स आणि वाय आपण ते उच्च केले आहे त्यामुळे हे उच्च आहे आणि हे उच्च आहे जे 3 व्होल्टपेक्षा जास्त आहे आणि हे बायस व्होल्टेज आहे जे 0 5 व्होल्ट च्या आसपास ठेवले आहे ज्याबद्दल मी बोलत होतो तर आता हे ट्रान्झिस्टर चालू आहे या इमीटर वरुन या इमीटर ला करंट या दिशेने प्रवाहित होत आहे आणि हे ट्रान्झिस्टर बंद आहे त्यामुळे कोणताही करंट वाहत नाही आणि त्या मुळे या ईडी 1 द्वारे कोणताही करंट वाहत नाही कारण हे ट्रांजिस्टर बंद आहे हे स्पष्ट आहे का तर आता हा करंट जो वाहत आहे तो या क्यू 2 मधून जातो तर या प्रकरणात क्यू 2 चालू होईल आणि हा क्यू 3 मधून करंट नसेल तर क्यू 3 बंद असेल तर जेव्हा क्यू 2 चालू असेल त्या वेळेस डी आऊट बार कमी पातळी वर येईल तर हे कमी असेल आणि हे उच्च असेल तर क्यू शून्य चालू आहे आणि डी आऊटद्वारे वाचलेला डेटा उच्च आहे याचा अर्थ असा की अशा कॉन्फिगरेशन चालू आणि बंदसाठी 1 चा संग्रह आहे झाला आहे याउलट जर इथे हे चालू आहे आणि हे बंद आहे असे घडले असते तर करंट या दिशेने वाहायला लागला असता आणि ते या दिशेने प्रवाहित झाले नसते कारण हे बंद आहे तर करंट यामध्ये वाहते आहे म्हणून हे चालू असेल आणि हे बंद आहे तर हे उच्च असेल आणि हे कमी असेल तर क्यू 1 चालू आहे तर डेटा आऊट कमी असतो आणि क्यू नॉट ऑन डेटा आऊट उच्च असतो तर अशा प्रकारे आपण त्या माहितीचे संग्रहण आणि जे वाचन होत आहे ते दृष्य करू शकतो हे ठीक आहे काय आता आपण लेखन ऑपरेशन पाहूया तर तुम्ही या सर्किट मध्ये बघू शकता हा एक बेसिक मेमरी सेल आहे आणि सामान्यत आम्ही हे चालू आहे असे आपण मानतो क्यू 0 चालू आहे आणि क्यू 1 बंद आहे आणि ही डेटा किंवा बिट लाइन आहे आणि हे वाचन किंवा संवेदी वर्धक आहे तर हे डी आउट बार आणि ही डी आऊट आहे आपण हे आधीच पाहिले आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे हा विशिष्ट ब्लॉक आहे तो या एका विशिष्ट बाजूपर्यंत वाढवीला आहे आता इथे काय आहे तर आपण हे पाहू शकतो की हे एक वाचन लेखन लॉजिक आहेहे कंट्रोल लॉजिक आहे हे चिप सिलेक्ट आहे आणि आपण लिहू इच्छित असलेला हा डेटा आहे आता जर चिप सिलेक्ट उच्च असेल तर या सेलवर नवाचल्या जाईल लिहिल्या जाईल तर चिप सिलेक्ट उच्च आहे म्हणजे हे 0 आहे आणि म्हणूनच या विशिष्ट गोष्टीला ट्रायस्टेट ठेवण्यासाठी इतर सर्किटरी देखील आहेत आणि जेव्हा चिप सिलेक्ट कमी असेल तर हे 0 असेल आणि हे 1 असेल आणि जर त्या वेळी हे वाचन लिहा इनपुट आणि राइट बार इनपुट उच्च आहे तर हे तुमचे उच्च आहे तर हे वाचन कार्य आहे तर हे आपले 1 आहे आणि हे 1 आहे तर हे तुमचे 1 आहे आणि हे तुम्हाला येथे 0 देईल तर हे 0 या नॅण्ड गेट आउटपुटसाठी 1 तयार करेल आणि हे आउटपुट 1 जनरेट करेल कृपया समजून घ्या तर चिप सिलेक्ट 0 आहे आणि वाचन लिहिणे म्हणजे रीड बार इनपुट 1 आहे तर इथे डीइनचे मूल्य कितीही असले तरी तरी येथे 1 1 आहे कारण हे वाचन इनपुट 1 म्हणजे हे नॉट गेट आउटपुट 0 आणि या दोन नॅण्ड गेट आउटपुट 1 असेल तर आता बाकीची गोष्ट अशी आहे की जर हे उच्च असेल आणि हे उच्च असेल तर हे 2 ट्रान्झिस्टर क्यू 4 आणि क्यू 5 ऑन होईल तर येथे 0 3 व्होल्ट 0 2 व्होल्ट 0 1 व्होल्ट आहे व्होल्टेज अगदी लहान आहे तर मग हा डायोड बंद असेल आणि हा डायोड बंद असेल म्हणून या सर्किटचा हा भाग नसल्यासारखाच आहे तर हा डायोड केवळ एकाच दिशेने प्रवाह वाहू शकतो म्हणून या दिशेने कोणताही प्रवाह नसेल तर इथे प्रवाह दुसर्या दिशेने वाहणे शक्य नाही तर आपण जसे आधी पाहिले होते तसे स्टँडर्ड रीड ऑपरेशन घडेल आता आपण दुसर्या पर्यायावर जाऊ तर आता हे वाचन लेखन बार इनपुट 0 आहे आणि ही 1 चीप सिलेक्ट 0 आहे तर हे 1 आहे आता जर डी इन कमी असेल म्हणजे हे 0 असेल मग हे या नॉट गेटला1 आहे तर या नॅण्ड गेटचे आऊटपुट 0 असेल आणि या नॅण्ड गेटचे आउटपुट 1 होईल हा भाग समजला आहे ज्यामुळे व्हीबी म्हणजे ट्रान्झिस्टर क्यू 5 चे बेस व्होल्टेज उच्च आहे आणि हे कमी आहे याचा अर्थ काय आहे तर हे चालू असेल तर इथे हे व्होल्टेज येथे कमी होईल आणि हे कमी आहे म्हणजेच हा ट्रान्झिस्टर बंद आहे तर येथे व्होल्टेज उच्च आहे म्हणून हा डायोड प्रवाहित होईल उच्च म्हणजे आपल्याला माहित आहे तो व्हीसीसी च्या जवळपास आहे आणि आयसीआरसी ड्रॉप किती असेल त्यावर अवलंबून हे 5 व्होल्टच्या जवळ आहे आणि येथे 0 7 व्होल्ट ड्रॉप आहे तर आता हे आपण आधी पाहिलेल्या व्होल्टेजपेक्षा खूप जास्त आहे तर हे दर्शविते की येथे एक मार्ग आहे येथे एक मार्ग आहे म्हणून उर्वरित व्होल्टेज ड्रॉप येथे संपेल तर हे आता आपण पाहू शकतो की हे व्होल्टेज उच्च आहे परंतु या एका बाजूला अजून सुद्धा कमी आहे कारण हा ट्रान्झिस्टर बंद आहे तर तुम्हाला ही बाजू आता उच्च आहे आणि हे इडी0 उच्च आहे आणि हे इडी1 कमी आहे आणि हे इसी0 इआर0 हा इसी1 इआर1 सर्व उच्च आहेत कारण या विशिष्ट सेलला संबोधित केले आहे आता जेव्हा ही गोष्ट होते तेव्हा क्यू शून्य जे चालू होते आणि क्यू 1 जे बंद होते ते आता 1 धरून ठेवेल कारण ही क्रॉस जोडलेली रचना आहे तर जे चालू असेल ते चालूच राहील दुसरे बंद आहे ते बंदच राहील तर त्यावेळी ही परिस्थिती असेल आता बाह्य भागातील इनपुटमुळे जे उच्च मिळेल त्यामुळे हे कमी आहे तर हा ट्रान्झिस्टर आता या दिशेने प्रवाहित होणार नाही आणि हा ट्रान्झिस्टर बंद होईल आणि हे इथेले व्होल्टेज वाढवेल तर या व्होल्टेजमुळे ट्रांजिस्टर चालू होईल आणि हे कमी असे तर आता क्यू 0 आता बंद होईल म्हणजे प्रवाहित होणार नाही तर व्हीसी 0 हे व्होल्टेज उच्च होईल जे आता क्यू 1ला चालू करेल तर आता क्यू 0 जे चालू होते ते बंद होते आणि क्यू 1 चालू होईल नंतर जेव्हा तुम्ही राइट ऑपरेशन थांबवलं तेव्हा सर्किट परत सामान्य स्थितीत येईल तर आता दोघांनाही 0 असे म्हटले आहे तर हा क्रॉस कपल्ड जोडलेला असल्यामुळे Q1 चालू ठेवेल आणि क्यू 0 बंद होईल कारण हे या आधी क्यू 0 साठी घडत होते जो चालू होता आणि क्यू 1 जे बंद होते ते बंदच राहते तर इथेही अशीच काही गोष्ट होईल हे स्थिर राहील आणि त्याला रिफ्रेश करण्याची आवश्यकता नसेल आणि मुळात ते एकमेकांना स्थिर मोडमध्ये धरून ठेवेल तर मेमरी सेलमध्ये स्विचिंग कसे चालू असेल तर त्या साठी ट्रान्झिस्टर आता स्विच करीत आहे म्हणजे बंद किंवा चालू होत आहे आणि जर क्यू 0 ऑन असेल म्हणजे लॉजिक 1 असेल तर क्यू 0 बंद म्हणजे बायनरी व्हॅल्यू 0 संग्रहित असेल आणि आता वाचन केल्यास आपल्याला दिसेल की तिथे 0 होते तर या ऑपरेशन नंतर आता डीआऊट येथे 0 वाचले जाईल आणि त्याऐवजी जर डी इन बराच जास्त असेल तर काय होईल तर डी इन उच्च म्हणजे हे कमी असेल आणि हे उच्च असते जर हे उच्च असेल तर आणि या वाचन आणि सीएस इनपुटमुळे हे उच्च आहे आणि हे उच्च आहे तर हे कमी आहे म्हणजे हे उच्च आहे म्हणजेच हे प्रवाहित होत आहे तर हा भाग कमी आहे म्हणून हे प्रवाहित होत नाही आणि हे कमी म्हणजे हे प्रवाहित होत नाही आणि हे उच्च आहे तर हे आउटपुट उच्च होईल म्हणजे हे उच्च आहे तर हे उच्च होईल आणि हे कमी होईल ठीक आहे याचा अर्थ असा की क्यू 1 प्रवाहित होणार नाही आणि क्यू0 प्रवाहित होईल तर क्यू 1 प्रवाहित होणार नाही कारण हा ट्रान्झिस्टर बंद आहे जसे मागील प्रकरण होते तर इथे मागील व्हॅल्यू कायम राहील जी तर्कशास्त्र 1 बायनरी व्हॅल्यू होती 1 जी या विशिष्ट सेलमध्ये संचित होती हे स्पष्ट आहे तर अश्या प्रकारे लेखन ऑपरेशन होत असते आता आपण बीजेटी चा वापर करून सर्किट बघूया जर तुम्हाला आता पर्यंत सी मॉस वर आधारित स्टॅटिक रॅम समजली असेल तर इथं सुद्धा समान गोष्ट आहे फक्त इथे फिल्ड इफेक्ट डिवाइस असल्यामुळे करंट वैगैरे सारख्या गोष्टीमध्ये थोडासा बदल आहे परंतु मूलभूत समज समान आहे तर येथे आपण ठराविक एसआरएएम सीमॉस बघू शकतो तर हा पीमॉस आहे आणि हा एनमॉस पीमॉस एनमॉस आहे तर हा एक सीमॉस इन्व्हर्टर आणि हा दुसरा सीमॉस इन्व्हर्टर आहे आणि हे पुन्हा क्रॉस कपल्ड पद्धतीने जोडलेले आहेत आणि मागील भागात जी चर्चा केली त्यामुळे आपल्याला माहित आहे की जर हे चालू असेल तर तर दुसरे बंद असते जर हे एनमॉस चालू असेल तर हे एनमॉस आणि हे एनमॉस बंद असणे आवश्यक आहे आणि ज्या पद्धतीने बीजेटी जोडलेले आहे त्या अनुषंघाने जर हे चालू असेल तर ते बंद असेल तसेच आणि उलट असेल जर हा बंद असेल तर हा चालू असेल आणि जेव्हा हे एक्स आणि वाय कमी असतील त्यावेळेस त्याची स्थिती राखाल्या जाईल आता जेव्हा ऍड्रेस हा कॉलम ऍड्रेस आणि रो ऍड्रेस वरुन येईल तर त्यासाठी ही डेटा लाईन आहेत आता आपण बघू शकता ऍड्रेस डीकोडर मधून एक्स हा रो ऍड्रेस येत आहे त्यावेळेस ट्रान्झिस्टर क्यू 5 क्यू 7 क्यू 9 क्यू 6 क्यू 8 हे सर्व पास ट्रान्झिस्टर आहेत पास ट्रान्झिस्टर चा अर्थ असा की जर इनपुट उच्च असेल तर इथे एक चॅनेल तयार होईल म्हणजे मुळात सोर्स आणि ड्रेन मध्ये कमी प्रतिकार मार्ग तयार होतो तर ते एकाने दुसर्याशी जोडल्या सारखेच असते तर त्यावेळेस मूल्य अर्थात सिग्नल एका बाजूलाून दुसर्या बाजूला सरकतो तर हे पास ट्रान्झिस्टर आहे ज्याबद्दलय आपण बोलत आहोत आणि म्हणूनच जेव्हा हा एक्स अगदी उच्च होतो तेव्हा या क्यू 5 आणि क्यू 6 वरील डेटा आपल्याला डेटा आणि डेटा बार ओळींवर म्हणजेच बिट ओळींवर उपलब्ध होतो तर या दोन च्या मदतीने डेटा ओळींवर उपलब्ध होतो तर या सर्व गोष्टी आपण या मेमरी सेलला साठी आता जाणता म्हणजे या मेमरी सेल साठी या दोन ट्रांजिस्टर च्या मदतीने डेटा ओळींवर उपलब्ध होतो म्हणूनच हे अनेकदा एकत्र पूल केले जातात आणि याला 6 ट्रान्झिस्टर सी मॉस कॉन्फिगरेशन असे म्हणतात तरइथे हे 1 2 3 4 5 6 म्हणून हे 6 ट्रांजिस्टर आहेत जेव्हा एक्स आणि वाय कमी असेल तेव्हा या सर्किटला संबोधले जात नाही तर इथे माहिती संचयित करीत आहे कारण हे बाय स्टेबल मोडमध्ये आहे आणि वाचन ऑपरेशनसाठी हे एक्स आणि वाय दोन्ही उच्च आहेत आणि आता बघू शकता की हे रीड बार आहे आणि हे राईट बार आहे तर वाचन ऑपरेशन्ससाठी हे कमी असले पाहिजे म्हणजे मुळात हा पास ट्रान्झिस्टर आहे त्यामुळे डी इन या प्रतिबंधित आहे तर त्या वेळी जी काही माहिती आहे ती या डेटा बारमध्ये आहे आणि तर हे वाय उच्च आहे आणि इथे जी माहिती आहे ती या पास ट्रान्झिस्टर क्यू 8 मधून जाते आणि मग हा सीमॉस इन्व्हर्टर आहे तर डेटा बार काय आहे तर येथील उलट वॅल्यू ही डी आऊट मध्ये उपलब्ध आहे तर इथे क्यू 1 आणि क्यू 2 या जोडी मधील Q2 चालू आहे याचा अर्थ असा की आउटपुट उच्च आहे आणि जर हे बंद असेल तर आउटपुट कमी असेल आता राईट ऑपरेशन कसे होते त्या साठी हे दोन ऍडरेस उच्च असले पाहिजेत आणि या विशिष्ट चिपवर प्रवेश करण्यासाठी चिप सिलेक्ट चे जे काही मूल्य असले ते योग्य पाहिजे आता हे 1 आहे म्हणून डी इनला प्रवेश करण्याची परवानगी आहे आणि जेव्हा हा डी इन पुन्हा या सक्तीच्या इनपुट ला येईल आणि ज्यासाठी हे विशिष्ट उच्च मूल्याचे उत्पादन होईल तर इथे उच्च येते की नाही ते तुम्ही बघू शकता तर हे उच्च यास चालू करेल आणि यामुळे बंद होईल आणि कमी मूल्य येईल तर हे कमी यास बंद करेल आणि ते उच्च राहील आणि नंतर आपण त्यास काढून टाकल्यास तो या मूल्यात कायम राहील कारण याचा बायस्टेबल स्वभाव आहे आणि तर इथे हे बदलेल आणि त्यानुसार इथे योग्य स्विचिंग ठिकाणी होईल आणि 0 लिहिल्या मुळे हे कमी असेल जे यास चालू ठेवण्यास भाग पाडेल आणि हे बंद होईल ही अशी एक सामान्य व्यवस्था आहे तर आता शेवटी मॉस वर आधारित बघूया तर मॉस वर आधारित एसरॅम ची तुलना बीजेटी आधारित मेमरी सेलशी केली जाते तर इथे हे दोन ट्रान्झिस्टर इन्व्हटर आहे आणि येथे या सामान्य रेझिस्टरऐवजी आपल्याकडे मॉस आधारित ट्रान्झिस्टर आहे प्रतिकार आहे परंतु तो कमी जागा घेतो अन्यथा या ठिकाणी एक सामान्य प्रतिरोधकाचा वापर केला जाऊ शकतो आणि ज्यामुळे समान क्रॉस कपल्ड बायस्टेबल मोड ऑपरेशन उपलब्ध होईल तर हे क्रॉस कपल्ड इनव्हर्टर बायस्टेबल मोड ऑपरेशन प्रदान करतात तर पुन्हा हे प्रतिकार की मॉस आधारित ट्रान्झिस्टर वापरुन तयार केले गेले आहे तर आपल्याला असे 1 2 3 4 मिळातात आणि या 2 द्वारे प्रवेश करता येतो तर 6 ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन आहे आणि जर या जागी सामान्य प्रतिरोधक वापरले तर त्यास अधिक जागा लागेल आणि या मॉस वर आधारित उपकरणा मध्ये जी पॅकिंग घनता आपल्याला मिळते त्याचा इष्टतम उपयोग होणार नाही आणि नंतर त्यास 4 टी कॉन्फिगरेशन किंवा 4 ट्रांजिस्टर कॉन्फिगरेशन असे म्हटले जाते तर ही एक ठराविक संस्था आहे आणि जर तुम्ही त्याकडे बघितले तर तुम्हाला तेथे ए 0 ते ए 5 दिसेल तर 6 बिट ऍड्रेस म्हणजे 6 ते 64 अॅड्रेस डिकोडिंग ची इथे गरज आहे तर येथे 64 रोस आहेत आणि 6 इथे आहेत तर 64 पंक्ती म्हणजे 64 गुणिले 64 म्हणजे 4096 शब्द आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण 1 बिट माहिती संचयित करत आहोत तर येथे 4096 शब्द गुणिले 1 बिट मॉस रॅम मॉस रॅम संयोजित आहे तर हे अश्या प्रकारे मॅट्रिक्स अॅड्रेसिंग आहे तर यासह आपण निष्कर्ष काढत आहे की स्थिर रॅम किंवा एसरॅम हे बीजेटी मॉस्फेट आणि सीमॉस च्या मदतीने तयार केले जाऊ शकते आणि प्रत्येक बाबतीत आपण पहिले की क्रॉस कपल्ड इनव्हर्टर हे ट्रान्झिस्टरच्या मदतीने बनविलेले आहे आणि जे बाय स्टेबल मोडमध्ये काम करतात आणि बीजेटीसाठी आपण पाहिले आहे की हे सेन्स ऍम्प्लिफायर आणि लेखन कार्य कसे करतात त्याचप्रमाणे आपण सीमॉस आणि सामान्य मॉस पाहिले होते ज्या वापर वाचन आणि लेखन ऑपरेशन दरम्यान पास ट्रान्झिस्टर असा होतो